इक्वेशन फॉर द वेक्टर पोटेन्शियल इन टर्म ऑफ करंट डेन्सिटी आपण चर्चा करत होतो वेक्टर फिल्ट A r बद्दल जो रिलेटेड असतो मॅग्नेटिक फिल्ड B r सोबत कर्ल इक्वेशन च्या माध्यमाने या लेक्चर मध्ये आपण डेव्हलप करणार आहोत इक्वेशन वेक्टर फिल्ड A r साठी डायरेक्टली करंट डेन्सिटी j ऑफ r च्या टर्ममध्ये हे सिमिलर असेल पॉइसन च्या इक्वेशन Poisson's equation फोर V r प्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शिअल रो r च्या टर्ममध्ये आता जर मी कॅल्क्युलेट केला A डायरेक्टली सोप्या मार्गाने तर मी कॅलक्युलेट करतो B आणि कर्ल B मिळवण्यासाठी हा असेल चांगला मार्ग दिलेल्या करंट डिस्ट्रीब्यूशन साठी B कॅल्क्युलेट करण्यासाठी तर हे आहे आजचे आपले ध्येय हे इक्वेशन डेव्हलप करण्यासाठी आपण पुढील इक्वेशन पासून सुरुवात करू या कर्ल ऑफ A बरोबर B ऑफ r याचा पुन्हा एकदा दोन्ही बाजू वर कर्ल घेऊ कर्ल ऑफ A बरोबर कर्ल ऑफ B कर्ल ऑफ B साठी मला करंट डेन्सिटी च्या टर्ममध्ये माहित आहे की हे असेल μ0 j ऑफ r आणि डावी बाजू मला माहित आहे वेक्टर आयडेंटिटी पासून हे असेल ग्रॅडियंट ऑफ डायवरजन्स ऑफ A मायनस लाप्लाशियन ऑफ वेक्टर A लाप्लाशियन ऑफ वेक्टर A घेणे म्हणजेच आपण घेणार आहोत तिच्या प्रत्येक कंपोनेंट्स A चे लाप्लाशियन आणि हे असेल μ0 j ऑफ r आठवण करा माझ्या पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण स्वतंत्रपणे A निवडत होतो तिथे आपण ग्रॅडियंट ऍड करू आणि आपण निवडूयात अशाप्रकारे की डायवरजन्स ऑफ A असेल 0 जर मी हे असे केले तर माझ्याकडे शिल्लक असेल इक्वेशन लाप्लाशियन ऑफ A बरोबर मायनस μ0 j ऑफ r हे असेल पॉइसन चे इक्वेशन Poisson's equation वेक्टर फील्ड साठी चला समजून घेऊया त्याचा अर्थ काय होतो AB AB0j Freedom in choosing A A0 2A 0j इक्वेशन जो आपल्याकडे आहे ते आहे डेल स्क्वेअर ऑफ A बरोबर μ0 मायनस μ0 j ऑफ r या कंडीशन खाली कि डायवरजन्स ऑफ A असेल 0 आणि लक्षात ठेवा हे सर्व काही स्टेडी स्टेट करंट साठी आहे याचा अर्थ काय तर प्रत्येक कंपोनेंट डेल स्क्वेअर A x बरोबरअसेल मायनस μ0 j x ऍट r डेल स्क्वेअर A y ऍट r बरोबर आहे मायनस μ0 j y ऍट r आणि शेवटी डेल स्क्वेअर A z ऍट r बरोबर असेल मायनस μ0 j z ऍट r 2Axr 0jx 2Ayr 0jy 2Azr 0jz हे सर्व इक्वेशन अगदी पॉइसन च्या इक्वेशन Poisson's equation सारखे आहेत Φ ऑफ r बरोबर मायनस रो ऑफ r ओवर ε0 आपण काय करत आहोत तर 1 ओवर ε0 रिप्लेस करत आहोत μ0 ने आणि रो रिप्लेस करत आहोत j x ने Φ रिप्लेस करत आहोत A x आणि y आणि z कंपोनंटच्या साह्याने तर या इक्वेशनसाठी त्याच प्रमाणे सोल्युशन असतील किंवा सेम सोल्युशन असतील पॉइसन च्या इक्वेशन Poisson's equation प्रमाणे फ्री स्पेस साठी ऑलरेडी आपल्याला सोल्युशन माहीत आहेत इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल साठी मी वापरत आहे V r फ्री स्पेस मध्ये म्हणून A x ऍट r हा असणार आहे μ0 ओवर 4 π इंटिग्रल ऑफ j x r प्राईम ओवर r मायनस r प्राईम dv प्राईम त्याचप्रमाणे A y ऍट r साठी इक्वेशन असेल μ0 ओव्हर 4π j y ऍट r प्राईम ओव्हर r मायनस r प्राईम dv प्राईम तसेच A z ऍट r हा असणार आहे μ0 ओवर 4 π इंटिग्रल ऑफ j z ऍट r प्राईम ओवर r मायनस r प्राईम dv प्राईम Axr04πjxr।r r।dV Ayr04πjyr।r r।dV Azr04πjzr।r r।dV याला एकत्रितपणे लिहूयात आता माझ्याकडे आहे A वेक्टर ऍट r हा दिला जातो अशा प्रकारे μ0 ओवर 4 π इंटीग्रल j वेक्टर r ऍट r प्राईम ओवर r मायनस r प्राईम dv प्राईम हे असेल इक्वेशन वेक्टर पोटेन्शियल साठी हे अगदी इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शिअल च्या इक्वेशन सारखे आहे फक्त फरक इतकाच आहे की आता माझ्याकडे आहेत तीन कंपोनंट कारण हा आहे वेक्टर पोटेन्शियल एकदा का मला करंट डेन्सिटी माहित झाली की मी कॅल्क्युलेट करू शकतो वेक्टर पोटेन्शियल आणि याच्या कर्लच्या साह्याने मला मिळेल मॅग्नेटिक फिल्ड चला आता काही एक्झाम्पल सोडवू एक्झाम्पल 1 मी घेणार आहेत करंट I जो प्रवाहित होत आहे वायर मधून Z अक्सिस च्या दिशेने हे प्रचलित एक्झाम्पल आहे तुम्हाला माहीत असलेले आणि आतापर्यंत आपण हे बऱ्याच वेळा सोडवले आहे इथे मला कॅल्क्युलेट करायचा आहे वेक्टर पोटेन्शियल डायरेक्टली याच्यासाठी करंट डेन्सिटी लिहुयात तुम्ही पाहू शकता कि करंट प्रवाहित होत आहे फक्त S बरोबर 0 असताना आणि मला माहित आहे डेफिनेशन नुसार करंट डेन्सिटी रो ds असायला हवा I करंट डेन्सिटी ही सुद्धा असेल Z डायरेक्शन मध्ये आणि त्याचे मॅग्निट्युड आहे I हे असेल फक्त S बरोबर 0 वर इथे डेन्सिटी बनते इंफानाईट ते नॉर्मलाईज करण्यासाठी मी इथे डिवाइड करणार आहे 2 π S च्या साह्याने आता मला मिळेल करंट डेन्सिटी चला हे बरोबर आहे का तपासूयात समजा मी घेतली ही एरिया अक्रॉस वायर j डॉट ds मला देईल I डेल्टा s प्राईम ओव्हर 2 π S प्राईम एरिया असणार आहे 2 π S प्राईम ds प्राईम Z डॉट z कारण एरिया आहे Z डायरेक्शन मध्ये इंटिग्रल 2 π S प्राईम कॅन्सल होतो 2 π s प्राईम सोबत आणि इंटिग्रल ओवर S प्राईम मला देईल 1 आणि म्हणून याचे उत्तर असेल I तर मला योग्य करंट डेन्सिटी मिळालेली आहे चला याला डायरेक्टली वापरुयात वेक्टर पोटेन्शिअल कॅल्क्युलेट करण्यासाठी zI वेक्टर पोटेन्शियल A r बरोबर असेल μ0 ओवर 4π इंटीग्रल j r प्राईम ओवर r मायनस r प्राईम dv प्राईम लक्षात ठेवा ही आहे करंट कॅरिंग वायर जी आहे मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत तर ह्याची किंमत असेल μ0 ओवर 4 π इंटिग्रल I ओवर 2 π S प्राईम कारण हे आहे S प्राइम इथे डेल्टा S प्राईम हे असेल वेक्टर Z डायरेक्शन मध्ये dv असणार आहे 2 π S प्राईम ds प्राईम dZ प्राईम ओवर हि इंफानाईट वायर असल्यामुळे कोणत्याही Z ठिकाणी यासाठी A चे उत्तर हे सेम असणार आहे तर मी हे कॅल्क्युलेट करू शकतो Z बरोबर 0 या ठिकाणी सुद्धा तर हे असेल स्क्वेअर रूट ऑफ S वेक्टर मायनस S प्राईम वेक्टर स्क्वेअर प्लस Z प्राइम स्क्वेअर S प्राईम हा 0 होत असल्यामुळे हे होईल μ0 I ओवर 4 π हे Z डायरेक्शन मध्ये आणि तुम्ही पाहू शकता की हा 2 π S एस प्राईम आणि 2 π S प्राईम कॅन्सल होतात हा डेल्टा S प्राईम व डेल्टा S प्राईम इथे मला देतात S प्राईम बरोबर 0 तर माझ्याकडे आता शिल्लक असेल इंटिग्रल मायनस इन्फिनिटी ते इन्फिनिटी dZ प्राईम ओवर स्क्वेअर रूट ऑफ S स्क्वेअर प्लस Z प्राइम स्क्वेअर 2πsdsdzs s2z20I4πz ∞dzs2z2 चला हा इंटीग्रल सोडवूयात मी हा इंटीग्रल सोडवु शकतो Z प्राईम बरोबर S टँजेन्ट थिटा घेऊन आणि याच्यावरून मला मिळेल μ0 I ओवर चार π Z इंटीग्रल S सेकंट स्क्वेअर dӨ ओव्हर S सेक थिटा मायनस π बाय 2 ते π बाय 2 हा S कॅन्सल होतो आणि तुम्ही पाहू शकता हे असेल इंटिग्रल ऑफ सेकन्ट थिटा हा dӨ मला देईल लॉग टँजेन्ट प्लस सेकन्ट थिटा आणि या केसमध्ये ते बिघडत चालले आहे इथे मला कॅल्क्युलेशन करावे लागतील लांब वायर घेऊन जी असेल मायनस L पासून L पर्यंत आणि L लिमिट घ्यावे लागेल इनफिनिटी पर्यंत याच्यावरून मला मिळेल S डिपेन्डन्स चला हे व्यवस्थितपणे करू इथे मी लिहिणार आहे A ऍट S Z बरोबर असेल 0 कारण मी घेत आहे लॉन्ग वायर जी एक्सटेंड होत आहे मायनस L पासून L पर्यंत आणि मी कॅल्क्युलेट करत आहे A ऍट Z बरोबर 0 या ठिकाणी तर याची किंमत असेल μ0 I ओव्हर 4π इंटिग्रल मायनस L टू L dz प्राईम ओवर स्क्वेअर रूट ऑफ S स्क्वेअर प्लस Z प्राईम स्क्वेअर हे असेल Z डायरेक्शन मध्ये जे मी लिहू शकतो अशाप्रकारे μ0 I ओवर 4π गुणिले 2 कारण इंटीग्रल इव्हन आहे Z प्राईम मध्ये मी करू शकतो 0 ते L dz प्राईम ओवर स्क्वेअर रूट ऑफ S स्क्वेअर प्लस Z प्राईम स्क्वेअर Z डायरेक्शन मध्ये तर मला हे मिळेल μ0 I ओव्हर 2 π Z डायरेक्शन मध्ये इंटिग्रल पुन्हा सब्स्टिट्यूशन करूयात Z प्राईम बरोबर S टेन्जेन्ट थिटा मला मिळेल S सेकन्ट स्क्वेअर थिटा ओवर S स्क्वेअर थिटा dӨ टेन्जेन्ट थिटा व्ह्यारी होतो 0 ते टॅन इन्व्हर्स L ओवर S चला आता काही कॅन्सलेशन करूयात पुन्हा हा S कॅन्सल होतो सेकन्ट स्क्वेअर थिटा स्क्वेअर येथे कॅन्सल होतो मला मिळेल सेकन्ट थिटा आणि म्हणून माझे उत्तर येईल μ0 I ओवर 2 π Z डायरेक्शन मध्ये लोग ऑफ सेकन्ट थिटा प्लस टेन्जेन्ट थिटा 0 आणि टॅन इन्व्हर्स L ओवर S जे मी सिम्प्लिफाय करू शकतो अशाप्रकारे ऍट 0 टेन्जेन्ट थिटा असतो 0 सेकन्ट थिटा असेल 1 तर इथे मला मिळते 0 Asz00I4π LLdzs2z2z0I4π×20Ldzs2z2z0I2πz0Ls ssec2ssecθdθ0I2πzln ।sec θtan ।0Ls आणि हे येईल A ऍट s z बरोबर 0 जे येईल μ0 I ओवर 2π Z डायरेक्शन मध्ये लॉग ऑफ टॅन इन्व्हर्स L ओवर याचा S टेन्जेन्ट मला देईल L ओवर S प्लस स्केवर रूट ऑफ 1 प्लस L स्केवर ओवर S स्केवर असेल सेकन्ट थिटा L इन्फिनिटी साठी हा लिहिता येतो अशाप्रकारे μ0 I ओवर 2π Z लॉग ऑफ L ओवर S प्लस L ओवर S पुन्हा कारण मी दुर्लक्ष करू शकतो या 1 कडे इथे मी हे पुसतो आणि हा लिहितो अशाप्रकारे 2L ओवर S जो बरोबर असेल μ0 I ओवर 2 π Z लॉग ऑफ 2 l मायनस μ0 I ओवर 2 π लॉग ऑफ S Z हा पार्ट होईल इन्फिनिटी जसा L इन्फिनिटी होईल तसा मी याला दुर्लक्षित करतो हि फक्त एडिशन आहे इन्फिनिटी ची तर S डीपेंडन्स हा येतो A S Z याच्या वर अवलंबून नाही मी लिहू शकतो हा इथे असेल किंवा नसेल μ0 I ओवर 2 π लॉग S Z डायरेक्शन मध्ये नेमके तेच उत्तर जे आपण याअगोदर शोधले होते Asz00I2πzln Ls1L2s2 L→∞ Asz0 0I2πz ln 2Ls0I2π ln 2Lz 0I2π lnsz 0I2πlns z चला आणखीन एक एक्झाम्पल सोडवु आणि हे असेल शीट ऑफ करंट साठी यासाठी ऑलरेडी मी कॅल्क्युलेट केलेला आहे मॅग्नेटिक फिल्ड तसेच आपण कॅल्क्युलेट केला होता A परंतु आता आपल्याला हे डायरेक्टली करायचे आहे ही आहे X डायरेक्शन ही आहे Y डायरेक्शन आणि तुम्ही पूर्वी झालेले लेक्चर पाहू शकता जुन्या गोष्टी आठवण्यासाठी ही आहे Z डायरेक्शन आणि हि कॅरी करत आहे सरफेस करंट K जे असेल Y डायरेक्शन मध्ये तर इथे कॅरी होत आहे K रफेस करंट Y डायरेक्शनमध्ये म्हणून करंट डेन्सिटी आपण लिहू शकतो अशाप्रकारे K आणि एरिया अक्रास ज्याच्या हे जात आहे ते आहे Y Z प्लेन तर Z प्लेनमध्ये हा बंदिस्त आहे Z बरोबर 0 साठी मी लिहू शकतो K डेल्टा Z हा Y डायरेक्शन मध्ये आपण हे कसे तपासणार आहोत चला घेऊयात सेक्शन अक्रॉस जिथून करंट फ्लो होत आहे जर मी घेतला j r डॉट ds अक्रॉस सेक्शन तर मला मिळेल जर L असेल लांबी तर मला मिळेल L dz K डेल्टा Z y जो मला सांगतो कि y हि एरिया ची सुद्धा डायरेक्शन आहे तर मला मिळेल KL जे निश्चितच असेल शीट च्या लांबी L मधून पास होणारे करंट yKl आपला j करेक्ट आहे म्हणून A वेक्टर पोटेन्शियल A कोणत्याही पॉईंट r वर असणार आहे μ0 ओवर 4π इंटिग्रल j r प्राईम ओवर r मायनस r प्राईम dv प्राईम जे बरोबर असेल μ0 ओवर 4π इंटिग्रल k डेल्टा Z प्राईम y डायरेक्शन मध्ये ओवर r मायनस r प्राईम dv प्राईम Ar04πjr।r r।dV04πKδzy।r r।dV तर ही आहे प्लेन शीट आणि आपले उत्तर हे अवलंबून असायला नकोत की कोणता x आहे आणि कोणता y मी हे कॅल्क्युलेट करत आहे कारण हे इनव्यरिएंट आहे याचा फरक पडत नाही की कोण आहे x कोण आहे y कारण x y प्लेन मध्ये हे आहे असेल इन्फानाईट एक्सटेंन्ट मी कॅल्क्युलेट करू शकतो A ऍट x बरोबर 0 याठिकाणी जे कदाचित सेम असेल इतर कोणत्याही x ठिकाणी याच्यामुळे आपले काम थोडेसे सोपे होईल y बरोबर 0 आणि z बरोबर असेल μ0 ओवर 4 π इंटिग्रल k डेल्टा Z प्राईम हे असेल Y डायरेक्शन मध्ये भागिले r मायनस r प्राईम मी हे कॅल्क्युलेट करत आहे ऍट x आणि y बरोबर 0 हे असणार आहे फक्त x प्राईम स्क्वेअर प्लस y प्राइम स्क्वेअर प्लस z मायनस Z प्राईम स्क्वेअर dx प्राईम dy प्राईम dZ प्राईम हे असेल एक्सप्रेशन चला याला पुन्हा लिहूयात Ax0y0z004πyKδzx2y2z z2dxdydz तर मी हे या चार्ज च्या शीट मुळे कॅल्क्युलेट करत आहे जो कॅरी करत आहे सरफेस करंट Y डायरेक्शन मध्ये आपण कॅल्क्युलेट केला आहे A 0 0 याने कोणताही फरक पडत नाही x y असला तरी उत्तर सेम मिळेल Z बरोबर μ0 ओवर 4 π इंटिग्रल K डेल्टा Z प्राईम हे असेल y डायरेक्शन मध्ये dx प्राईम dy प्राईम dZ प्राईम ओवर स्क्वेअर रूट ऑफ x प्राईम स्क्वेअर प्लस y प्राइम स्क्वेअर प्लस z मायनस Z प्राइम स्क्वेअर आता इंटिग्रल ओवर Z प्राईम कारण डेल्टा Z प्राईम मला देतो Z प्राईम बरोबर 0 आणि हे बनेल μ0 K आणि येईल Y डायरेक्शन हि असेल फिक्स डायरेक्शन ओवर 4 π इंटिग्रल ऑफ dx प्राईम dy प्राईम ओवर स्क्वेअर रूट ऑफ x प्राईम स्क्वेअर प्लस y प्राइम स्क्वेअर प्लस z स्केवर दोन्ही x आणि y आहेत 0 पासून किंवा मायनस इन्फिनिटी ते प्लस इन्फिनिटी A00z04πyKδzx2y2z z2dxdydz0K4πy∬ ∞dxdyx2y2z2 मी हा इंटीग्रल खूप सोपा बनवू शकतो जर मी समजून घेतला की हा ऍक्च्युली आहे एरिया इंटीग्रल तर मी याला कन्व्हर्ट करतो एरिया इंटीग्रल मध्ये सिलेंड्रिकल कॉर्डिनेट च्या टर्म्स मध्ये किंवा प्लेनर पोलार कॉर्डीनेट मध्ये जिथे dx प्राईम dy प्राईम मी लिहू शकतो अशाप्रकारे 2 π S प्राईम d s प्राईम x प्राईम स्क्वेअर प्लस y प्राइम स्क्वेअर असेल s प्राइम स्क्वेअर तर हे असे घेण्याच्या ऐवजी dx प्राईम dy प्राईम मी घेतो दुसऱ्या कलर मध्ये अशाप्रकारे हा आहे इंटीग्रल जो सिमेट्रिक आहे मी ऍक्च्युली घेत आहे हा एरिया आणि इंटिग्रेट करत आहे याच्या ओवर ही तीच गोष्ट असेल जोपर्यंत आपण हा संपूर्ण एरिया कव्हर करत आहोत आणि म्हणून मी लिहू शकतो हे एक्सप्रेशन अशाप्रकारे μ0 K y ओवर 4 π इंटिग्रल 0 ते इन्फिनिटी 2 π S प्राईम ds प्राईम ओवर स्क्वेअर रूट ऑफ S प्राईम स्क्वेअर प्लस z स्क्वेअर हा 2 π कॅन्सल होतो याच्या सोबत मला मिळेल 2 आणि म्हणून हे एक्सप्रेशन आता होईल μ0 K y ओवर 2 इंटिग्रल 0 ते इन्फिनिटी s प्राईम ds प्राईम ओवर s प्राइम स्क्वेअर प्लस z स्क्वेअर रूट आणि हे कॅल्क्युलेट करायला खूप सोपे असेल चला याला कॅल्क्युलेट करूयात dxdy2πsds x2y2s2 A00z0Ky4π02πsdss2z20Ky20sdss2z2 तर तुम्हाला मिळाला आहे A कोणत्याही पॉईंटवर हा अवलंबून असेल फक्त Z वर x y यांनी येथे काही फरक पडत नाही हे बरोबर असेल μ0 K हे y डायरेक्शन मध्ये ओवर 2 इंटीग्रल 0 ते इन्फिनिटी S प्राईम ds प्राईम ओवर स्क्वेअर रूट ऑफ Z स्क्वेअर प्लस s प्राईम स्क्वेअर चला घेऊयात Z स्केवर प्लस S प्राईम स्क्वेअर असेल y स्क्वेअर जेणेकरून y dy बरोबर असेल S प्राईम ds प्राईम तर मला मिळेल A z बरोबर μ0 K ओवर 2 y इंटिग्रल मोड्युलस ऑफ z ते इन्फिनिटी y dy ओवर y हा y कॅन्सल होतो आणि शेवटी मला मिळते μ0 K ओवर 2 y ऍट मॉड Z आणि इंफिनिटी इथे इन्फिनिटी वर हे कन्स्ट्रेन्ट आहे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून Z डिपेन्डन्स ऑफ A शेवटी अशाप्रकारे येईल A z बरोबर μ0 K ओवर 2 मोड्युलस Z मायनस चिन्हा सोबत Y डायरेक्शन मध्ये हे तेच उत्तर आहे जे पूर्वी आपणाला मिळाले होते B शोधत असताना तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दोन एक्झाम्पल दाखवले जिथे तुम्ही A कॅल्क्युलेट करू शकता डायरेक्टली A करंट डिस्ट्रीब्यूशन पासून आणि आता मी घेतो याचा कर्ल आणि मिळवतो माझे उत्तर B साठी